आतापर्यंत आपण ते पाहिले आहे जेव्हा आपल्याकडे नॉनलिनियर सर्किट असेल आणि आपल्याकडे काही ऑपरेटिंग पॉईंट आधीच मोजलेले असते जेव्हा इनपुटची मूल्ये बदलतात किंवा जेव्हा सर्किटमध्ये जोडलेला इनपुटमध्ये थोडा बदल होतो तेव्हा आपण ऑपरेटिंग पॉईंटवरील वाढ म्हणून सर्व कॉन्टिटी रिप्रेझेंट करू शकता आणि जर आपण हे केले आणि नॉनलिनॅरिटीजच्या टेलर सेरीजमध्ये हायर ऑर्डरच्या टर्मकडे दुर्लक्ष केले तर केवळ एकट्या वाढीव प्रमाणातील रिलेशन हे ऑपरेटिंग पॉईंटवर लागू होत नाही परंतु केवळ वाढीव प्रमाणात असल्यास संबंध लिनियर असेल तर उदाहरणार्थ या विशिष्ट सर्किटसाठी असे गृहित धरले की डायोड करंट हा डायोड व्होल्टेजचा एक नॉनलिनॅरिटी फंक्शन आहे तर वाढीव व्होल्टेज VS चा आणि VD चा संबंध आहे आता हा VD व्हेरिएबल आहे इन्क्रिमेंटअल डायोड व्होल्टेज VD बरोबर VS गुणिले 1f भागिले R1f वर असा असेल या कारणास्तव मी हे या फॉर्ममध्ये लिहितो हा फॉर्म व्होल्टेज डीवाईडर सारखा दिसत आहे डायोड मधील व्होल्टेज स्त्रोत व्होल्टेज गुणिले काही संख्या भागिले रेजिस्टन्स अधिक काही संख्या आहे आणि हे अगदी स्पष्ट आहे की या संख्येस रेजिस्टन्सची डायमेन्शन्स देखील आहेत कारण f हा डायोड करंट आहे आता f म्हणजे ID चे डेरिव्हेटिव्ह आहे आणि VD ला कंडक्टन्सच्या डायमेन्शन्स आहे आणि याचे रिसिप्रोकल म्हणजे रेजिस्टन्स असतो तर मूलतः असे दिसते की इन्क्रिमेंटल कॉन्टिटी या सर्किटवरुन शोधली जाऊ शकतात मी हे काढलेले नाही मी फक्त ही सर्किट खाली ठेवत आहे उदाहरणार्थ जर माझ्याकडे एक लिनियर सर्किट असेल जेथे इनपुट स्त्रोत VS आहे आणि तेथे रजिस्टर डिव्हायडर असेल तर हा R रजिस्टर अगदी सारखाच आहे हा R रेजिस्टन्स 1f आहे आणि डायोड कॅरेक्टरिस्टिक हे ऑपरेटिंग पॉईंटच्या येथे मोजले जाते कारण आपणास या दोन टर्मिनल्सच्या दरम्यान असलेले व्होल्टेज हे रजिस्टर डिव्हायडर सूत्राप्रमाणेच आहे हे माहित आहे तर मला हे दाखवायचे आहे की हा योगायोग नाही असे नाही की विशिष्ट सोप्या सर्किटसाठी असे होते आता हे आढळले आहे की प्रत्येक सर्किटमध्ये नॉनलिनियर एलिमेंट काही लिनियर समतुल्याने बदलले जाऊ शकते आता हे आश्चर्यकारक नाही आपण ऑपरेटिंग पॉईंटच्या सभोवतालच्या नॉनलिनियर कॅरेक्टरिस्टिक सरळ रेषेने बदलतो तर नॉनलिनियर एलिमेंट स्वतः लिनियर एलिमेंटद्वारे बदलले जाऊ शकते आणि हे सोपे आहे तर टेलर सेरीजमध्ये नॉनलिनिरेटीचा विस्तार करण्याचा आणि हायर ऑर्डर टर्मकडे दुर्लक्ष करताना हे सोपे आहे जे प्रत्येक वेळी समीकरण सेटअप करू इच्छित नाही आणि नंतर हायर ऑर्डर टर्मकडे दुर्लक्ष करण्याच्या विचार करू शकेल आपल्याला इन्क्रिमेंटल क्वांटीटीच्या सोलुशनवर येण्याचा एक सरळ मार्ग हवा आहे आणि आपण प्रत्येक घटकाच्या इन्क्रिमेंटल समतुल्य विचारात घेत आहोत म्हणून मी समीकरण दाखवण्याचे कारण म्हणजे ही एक सामान्य पद्धत आहे हे दर्शविणे आता मी काय दर्शवितो की प्रत्येक नॉनलिनियर एलिमेंट एका समतुल्य लिनियर एलिमेंटद्वारे बदलले जाऊ शकतात आणि परिणामी समीकरणे अर्थातच आपण टेलर सेरीजमधील प्रत्येक नॉनलिनॅरिटी वाढविल्यास आणि त्याऐवजी हायर ऑर्डर टर्मकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला काय मिळेल यासारखेच असेल संपूर्ण सर्किटचा विचार करण्याऐवजी आपण फक्त एका घटकाचा विचार केला पाहिजे तर आपल्याकडे व्होल्टेज V आहे आणि करंट I आहे आणि आपल्याला हे माहित आहे की I हा V संबंधित नॉनलिनिरेटी आहे ज्यामुळे आपण व्होल्टेज V करंटच्यामाध्यमातून देखील व्यक्त करू शकतो तर मी बहुतेक वेळा हे फॉर्म्युलेशन वापरतो परंतु हे अगदी वैध आहे आणि हे ओहम लॉच्याOhms law समान विधानांसारखे आहेत आपण I VG किंवा V IR लिहू शकता म्हणून हे लिनियर घटकांसाठी आहे आणि हे नॉनलिनियर घटकांसाठी आहे आता नॉनलिनियर एलिमेंट काही ऑपरेटिंग पॉईंट स्थितीत असल्याचे समजू आपल्याकडे V0 आहे आणि करंट I0 त्यातून वाहते आहे अर्थातच I0 f या दोन क्वांटीटी या समीकरणाला सॅटिस्फाय करतात आणि याला ऑपरेटिंग पॉईंट म्हणू आता V च्या इतर कोणत्याही मूल्याचा विचार ऑपरेटिंग पॉईंट अधिक वाढ म्हणून केला जाऊ शकतो आणि I च्या इतर कोणत्याही मूल्याचे ऑपरेटिंग पॉईंट अधिक वाढ म्हणून विचार करू शकतो तर आता हे V0 v आहे आणि या क्वांटीटीनाquantity देखील घटकांद्वारे लादलेल्या बंधनांना साहजिकच सॅटिस्फाय करावे लागेल जे हे नॉनलिनियर कॅरेक्टरिस्टिक आहे ऑपरेटिंग पॉईंटबद्दल आता टेलर सेरीजमध्ये मी याचा विस्तार करतो म्हणून मला f f v गुणिले V0 अधिक हायर ऑर्डरच्या टर्म यांचे कॅल्क्युलेशन केले जाते पुन्हा जर हा डेविएशन v हे इतके लहान असेल तर मी हायर ऑर्डर टर्मकडे दुर्लक्ष करू शकतो आणि मला हे आधीच माहित आहे की I0 म्हणजे f आहे म्हणून हे तसेच होते तर इन्क्रिमेंटल करंट i ऑपरेटिंग पॉईंटच्या कॅरेक्टरिस्टिकचे डेरिव्हेटिव्ह गुणिले इन्क्रिमेंटल व्होल्टेज v इतका आहे याशिवाय दुसरे काहीच नाही म्हणून जोपर्यंत इन्क्रिमेंट हे करंट आणि व्होल्टेज यांच्या प्रमाणात असते म्हणजे ते रजिस्टरसारखे वर्तन करते हे केवळ वाढीसाठी आहे वाढीव व्होल्टेज V आणि वाढीव करंट i या एक्सप्रेशनद्वारे संबंधित आहेत आता येथे ऑपरेटिंग पॉईंटवर काहीतरी अवलंबून आहे जे स्वतः रेझिस्टन्सचे मूल्य आहे तर मी लोअर केस r ने रेजिस्टन्स दर्शवितो हे केवळ इन्क्रिमेंटल रेझिस्टन्स असल्याचे दर्शविण्यासाठी आहे आणि ते v0 स्लोपचे रिसिप्रोकल आहे तर हा स्लोपचे रिसिप्रोकल आहे कारण हे व्होल्टेजचे फंक्शन आहे किंवा इन्क्रिमेंटल कंडक्टन्स g हा f चे रिसिप्रोकल आहे जर वाढीचे प्रमाण कमी असेल तर प्रत्येक टू टर्मिनल नॉनलिनियर घटक रेजिस्टर असेल म्हणून हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे की ही समतुल्यता केवळ वाढीसाठी आहे आणि रेझिस्टरचे मूल्य ऑपरेटिंग पॉईंटवर अवलंबून असते आणि याला इन्क्रिमेंटल रेझिस्टन्स म्हणतात आणि ते केवळ लहान वाढीसाठीच वैध असल्याने त्याला स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल रेझिस्टन्स म्हणतात किंवा त्याचप्रमाणे क्वांटीटी g ज्याला f म्हणतात ही इन्क्रिमेंटल कंडक्टन्स म्हणून ओळखले जाते जर नॉनलिनिरेटी अशा पद्धतीने दाखवली असती तर व्होल्टेज म्हणजे करंटचे फंक्शन म्हणून दाखविले असते तर इन्क्रिमेंटल रेजिस्टन्स हा ऑपरेटिंग पॉईंटवर कॅल्क्युलेट केलेला स्लोप h असेल हे ऑपरेटिंग पॉईंट काहीही असले तरीही आणि इन्क्रिमेंटल कंडक्टन्स हा याचा रिसिप्रोकल असेल तर प्रत्येक नॉनलिनियर घटक एक लिनियर घटकाद्वारे बदलला जाऊ शकतो आता तुम्ही पहा की ही पद्धत सोपी का आहे आपल्याला मूळ सर्किट्सचे नॉनलिनियर समीकरण लिहिण्याची देखील गरज नाही ऑपरेटिंग पॉईंटचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला ते करावे लागेल परंतु त्या वाढीसाठी त्या बिंदूनंतर आपल्याला फक्त प्रत्येक घटकाकडे लक्ष देऊन आणि त्यास त्याच्या इन्क्रिमेंटल इक्विवलेंटने बदलणे आवश्यक आहे तर मी काय केले आहे या माझ्या मूळ प्रॉब्लेमचे सोल्युशन काढले आहे जेथे हे V0 ऑपरेटिंग पॉईंटद्वारे येते जे मी आधीच V0 च्या सोल्युशनचे कॅल्क्युलेशन केले आहे मी यासाठी सोल्युशन काढले आहे आणि नक्कीच मी यात समाविष्ट करू शकतो येथे करंट म्हणून हा I0 i आहे आणि हा I0 आहे म्हणून मी एक गोष्ट नक्कीच करू शकत होतो ती म्हणजे नॉनलिनियर समीकरण पुन्हा सोडवू शकतो परंतु मी त्याऐवजी नवीन सर्किट बनवित आहे ज्यामध्ये केवळ वाढीव क्वांटीटी असतात तर माझ्याकडे येथे इन्क्रिमेंटल VS आहे आणि माझ्याकडे R आहे मी एक लिनियर घटकाच्या इन्क्रिमेंटल इक्विवलेंट येईल जो डायोड त्याच्या ऑपरेटिंग पॉईंटवर वाढीव समकक्षाने बदलतो तर हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे की सामान्यत इन्क्रिमेंटल रेजिस्टन्स किंवा इन्क्रिमेंटल इक्विवलेंट ऑपरेटिंग पॉईंटवर अवलंबून असते तर जर आपण आज 1mA च्या ऑपरेटिंग पॉईंटवर डायोडच्या इन्क्रिमेंटल इक्विवलेंटचे कॅल्क्युलेशन केले आणि तर समजा उद्या आपल्याकडे वेगळा ऑपरेटिंग पॉईंट 10mA करंट असेल इन्क्रिमेंटल इक्विवलेंट भिन्न असेल जेणेकरून हे आपण लक्षात ठेवले पाहिजे तर हे इन्क्रिमेंटल डायोड व्होल्टेज असेल आणि सर्किटमध्ये हा इन्क्रिमेंटल करंट असेल हे अगदी सोपे आहे म्हणून जर आपल्याला इन्क्रिमेंटल डायोड व्होल्टेज हवा असेल तर तो व्होल्टेज डिव्हायडर सूत्राद्वारे येईल आणि जर आपल्याला इन्क्रिमेंटल करंट हवा असेल तर तो ओहम लॉतूनOhms law येईल हे नक्कीच अगदी सोपे सर्किट आहे परंतु आपल्याकडे किती नॉनलिनियर घटक आहेत याची पर्वा न करता आपण कोणत्याही सर्किटसाठी हे करू शकता तर प्रत्येक नॉनलिनियर घटक त्याच्या ऑपरेटिंग पॉइंटवर इन्क्रिमेंटल इक्विवलेंटने बदलले पाहिजेत तर आपल्यास वेगवेगळ्या ऑपरेटिंग पॉईंट्ससह सर्किटमध्ये दोन डायोड असू शकतात ते म्हणजे 1mAचा ऑपरेटिंग पॉईंट करंट असू शकतो दुसर्यास 10mA असू शकतो साधारणत भिन्न भिन्न इक्विवलेंट रेजिस्टन्स असू शकतात आणि हा सर्किट जो केवळ इन्क्रिमेंटल इक्विवलेंटने संबंधित आहे आणि तो लिनियरआहे हे स्मॉल सिग्नल इक्विवलेंट सर्किट म्हणून ओळखले जाते तर कधीकधी ते स्मॉल सिग्नल इक्विवलेंट म्हंटले जाते तर कधीकधी इन्क्रिमेंटल इक्विवलेंट इ म्हंटले जाते आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की हे केवळ ऑपरेटिंग पॉईंटबद्दलच्या वाढीसाठी वैध आहे आणि तसेच जेव्हा वाढ पुरेशी लहान असेल तरच ती वैध असेल जेणेकरुन आपण हायर ऑर्डरच्या टर्मकडे दुर्लक्ष करू शकाल आता जे पुरेसे लहान आहे ते आपल्याकडे असलेल्या नॉनलिनियर एलिमेंटवर खूप अवलंबून आहे मी फक्त एवढीच व्याख्या देऊ शकतो की ती खूपच लहान असावी जेणेकरून सेकंड ऑर्डर आणि हायर ऑर्डर टर्मनगण्य असाव्यात आणि आपण नगण्य म्हणता तेव्हा देखील आपल्याला थोडी अचूकता निर्दिष्ट करावी लागेल म्हणून आपल्यास इच्छित असलेल्या सोलुशनच्या अचूकतेवर अवलंबून आपण वाढीचा आकार प्रतिबंधित करू शकता